आणि VTआणि nCoxहे दोन्ही तापमानानुसार बदलू शकतात हे किती प्रमाणात बदलते आणि VT किती प्रमाणात बदलतो हे जाणून घेताना तुम्ही किमान आणि कमाल व्हॅल्यू सहजतेने कॅलकुलेट करू शकता gm ची श्रेणी खूप मोठी असू शकते जर तुम्हाला ऍम्प्लिफायर गेन 10 असा मिळवायचा असेल तर तुम्ही तो 5 आणि 20 च्या दरम्यान कुठेतरी मिळवू शकता म्हणजे आपण गेन किंवा gm वर कडक नियंत्रण ठेवू इच्छितो तर म्हणून आपण त्यासाठी काय करतो की आपण gm साठीची अभिव्यक्ती तपासू ID करिता मी चॅनेल लेंगक्थ मॉड्यूलेशन किंवा न वापरता सोप्या एक्सप्रेशन चा वापर करेल तर हे 2गुणिले करंट फॅक्टर असे असेल आणि gm साठी आपण n CoxwL हे एक्सप्रेशन वापरत आहोत आता आपण VGS VTहे 2 गुणिले ID भागिले nCoxwLचे वर्गमूळ म्हणून लिहू शकतो हे सर्व मी येथे VGS VT च्या निराकरणा साठी करत आहे तुम्ही स्वतः ते सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर मी ते या ठिकाणी वापरले तर मला gm साठी आणखी एक एक्सप्रेशन मिळेल जे 2 गुणिले nCoxwL गुणिले ID या सर्वांचे वर्गमूळ असेल आणि शेवटी मी हे फक्त या एक्सप्रेशन चे आणि ह्या एक्सप्रेशन चे परीक्षण करून लिहू शकतो आणि VGS VT व्यक्त करण्याचा हा आणखी एक मार्ग असू शकतो मी फक्त या टर्मची पुनर्रचना केली मी VGS VT फक्त IDच्याच स्वरूपात लिहिले नाही जरी VGS VTहे दोन्ही ठिकाणी दिसतात परंतु हे एक्सप्रेशन बरोबर आहे हे फक्त याची पुनर्रचना आहे आणि ते जर मी येथे वापरले तर हा भाग रद्द होईल आणि मला 2 गुणिले IDभागिले VGS VT मिळेल तर gm साठी माझ्याकडे तीन वेगवेगळे एक्सप्रेशन्स आहेत हे एक ते एक आणि ते एक आणि निश्चितच सर्व बरोबर आहेत ते सर्व म्हणजे फक्त एकाच एक्सप्रेशनची पुनर्रचना आहेत परंतु प्रत्येक एक्सप्रेशन भिन्न संदर्भात उपयुक्त आहे जर आपण VGS फिक्स ठेवला असेल तर हे सहजपणे येथे वापरल्या जाऊ शकते येथे कोणतेही लपलेले व्हेरिएबल्स नाहीत इथे फक्त एक VGSआहे जी येथे ऑपरेटिंग पॉईंट टर्म आहे आणि ती फिक्स आहे तर मग तुम्ही हे करू शकता हे खूप सोपे आहे म्हणूनच जर तुम्हाला करंट फॅक्टर आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज माहित असेल तर तुम्ही gm शोधू शकता आता जर IDच्या दिलेल्या वैल्यू साठी एका अर्थाने IDच्या फिक्स वैल्यू साठी gmची वैल्यू मिळवू इच्छित असाल तर आपण हे करू शकतो कारण ID ही एकमेव ऑपरेटिंग पॉईंट टर्म आहे कारण येथे इतर कोणतेही ऑपरेटिंग पॉईंट टर्म नाही आणि काही वेळा हे कॅल्क्युलेशन साठी उपयोगी आहे याविषयी आपण नंतर पाहू परंतु त्यात IDआणि VGS दोन्ही आहेत आता आपण प्रामुख्याने या इथे आणि इथे बघूया परंतु इथे या दुसऱ्या एक्सप्रेशनबद्दलची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे जर मी हे असे लिहिले तर मी त्याला करंट फॅक्टर knअसे म्हणेन तर या येथे gm आणि VT हे दोन्ही दिसत आहे आणि आपण जर येथे पाहिले तर इथे फक्त kn दिसेल तर हे एक्स्प्रेशन थ्रेशोल्ड व्होल्टेज वर अवलंबित नाही तर आता त्याचा अर्थ काय आहे उदाहरणार्थ कल्पना करा की अशा प्रकारचे सर्किट दिलेले आहे हे कसे मिळाले ते आपण नंतर पाहू गेट सोर्स व्होल्टेज कसे फिक्स करावे हे आपल्याला माहित आहे आपण गेट आणि सोर्सच्या दरम्यान व्होल्टेज सोर्स अप्लाय करू शकतो आणि सरावासाठी आपण उच्च व्होल्टेजवर कार्य करणारे रेज़िस्टिव्ह डिव्हायडर वापरतो आणि ते व्होल्टेज गेट व सोर्सवर अप्लाय करतो तर आपण अशा परिस्थितीची कल्पना करूया जिथे VGS 3 व्होल्ट्स वर फिक्स केले गेले आहे लक्षात ठेवा आपण आता ट्रान्झिस्टर वैशिष्ट्यांच्या भिन्नतेचा परिणाम काय होतो हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत तर अशी कल्पना करा की आपल्याकडे एक टेस्ट सेटअप आहे जेथे आपण VGSची व्हॅल्यू 3 व्होल्ट आणि VDS साठी काही व्हॅल्यू सेट केली आहे तर हे सॅच्यूरेशन रीजन मध्ये आहे आणि आपण ट्रान्झिस्टर बद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी मोजू शकतो म्हणून मी VGS ला 3 व्होल्ट बनविले आहे आणि मी या साठी gmआणि IDशोधू शकतो आणि नक्कीच प्रत्येक ठिकाणी असे गृहित धरले जाते की ट्रान्झिस्टर सॅच्यूरेशन मध्ये आहे हे असे गृहीत धरले जाते तर आता आपण पाहिले की VT बदलल्यास या बाबतीत इथे VTबदलल्यास gmबदलेल कारण VGSफिक्स आहे VTबदलल्यास हे बदलेल आणि करंट फॅक्टर बदलल्यास gm देखील बदलू शकेल म्हणून जर VTमध्ये काही डेल्टा VTबदल केला म्हणजे आपल्याकडे मूळत VTहोता आणि तो VT प्राइम झाला तर फरक हा डेल्टा VTअसेल त्यानंतर gm प्राइम म्हणजे n CoxwL असेल येथे VGSफिक्स आहे आणि लक्षात ठेवा फक्त हा भाग मूळ gmआहे तर gm प्राइम भागिले gm म्हणजे 1 मायनस डेल्टा VTभागिले VGS VTआहे कारण gmचे मूळ एक्सप्रेशन हे या VTशिवाय या gm प्राइम सारखेच होते मी फक्त एवढेच करत आहे की gm प्राइमला gm ने विभाजित करत आहे आणि मला हे असे मिळते आणि त्याचप्रमाणे Kn हा Kn प्राइममध्ये बदलल्यास gm प्राइम हा Kn प्राइम गुणिले होईल तसेच मी असे गृहित धरत आहे की पहिल्या प्रकरणात केवळ VT बदलला आहे Kn बदलत नाही आणि दुसर्या बाबतीत मी असे गृहित धरत आहे की Knबदललेला आहे करंट फॅक्टर बदलला आहे आणि थ्रेशोल्ड व्होल्टेज बदलत नाही प्रत्यक्षात अर्थातच दोघेही बदलतील परंतु हा परिणामांचा स्वतंत्रपणे कॅलक्युलेशन करण्याचा हा एक उपयुक्त मार्ग आहे त्यानंतर या प्रकरणात gmप्राइमला gmने विभाजित करणे म्हणजे gmच्या नवीन वैल्यू ची gmच्या मूळ वैल्यू बरोबर तुलना करणे म्हणजे फक्त Kn प्राइमलाKnने विभाजित करण्यासारखे आहे तर VTबदलल्यास ह्या मुळे gmमध्ये तुलनात्मक बदल घडतो आणि तुम्ही पाहु शकता की कमी नी ऑपरेट केले तर हा परिणाम डेल्टा VT साठी अधिक असेल आणि येथे बदललेल्या gmचा मूळ gmसोबतचा रेशो म्हणजे फक्त करंट फॅक्टर चा रेशो आहे तर फिक्स VGS साठी ही परिस्थिती आहे तर आता मी आणखी काहीतरी वेगळे करतो तर मग फिक्स करंट साठी परिस्थिती काय आहे ते पाहूया मला नेमके काय म्हणायचे आहे ते मी नंतर स्पष्ट करेन आणि नंतर हे कसे मिळवायचे ते पाहू या बाबतीत माझे म्हणणे असे आहे की इथे मी माझे ट्रान्झिस्टर घेत आहे मुळात लक्षात ठेवा की सुरुवातीला इथे 3 व्होल्ट आणि 200 मायक्रो एम्पीयर चा करंट असणे आवश्यक होते आणि माझी पद्धत फक्त गेट आणि सोर्स दरम्यान 3 व्होल्ट चा पुरवठा करीत होती अशी आशा आहे की करंट 200 मायक्रो एम्पीयर असेल gm 200 मायक्रो सिमेन्स आहे म्हणूनच आता ट्रान्झिस्टर विकत घेताना मी पर्यायी रणनीती वापरतो VT म्हणजे काय हे मला माहित नाही मी असे करतो की मी काही प्रमाणात व्हेरिएबल VGSअप्लाय करतो आणि माझ्याकडे येथे अॅममीटर असेल आणि मी VGSची अशी व्हॅल्यू सेट करेन ज्यामुळे 200 मायक्रो एम्पीयर चा करंट मिळतो तसेच मी येथे संपूर्ण सर्किट दर्शवित नाही आपण इथे हा ड्रेन अशा प्रकारे ओपन सर्किट सोडू शकत नाही असे गृहीत धरले जाते की कुठेतरी ते व्होल्टेज सोर्स ला कनेक्ट केलेले आहे जे VDSवगैरे असू शकते तर कदाचित मी ते स्पष्टपणे दर्शवेल की ते ऑपरेटिंग पॉईंट VDS सेट करते परंतु या प्रकरणात माझ्याकडे जे कोणते ट्रान्झिस्टर आहेत त्या करिता मी 200 मायक्रो अॅम्पीयर करंट मिळेपर्यंत वेगवेगळे VGSवापरेल आणि त्यानंतर थांबेल म्हणजेच याचा अर्थ असा की मी फिक्स्ड ID साठी कार्य करीत आहे म्हणूनच आपण 3 व्होल्ट VGSनिवडण्या ऐवजी हा 200 मायक्रो अॅम्पीअर चा करंट ID निवडला आहे तर या प्रकरणात काय घडते मला हे माहित आहे की या इथे हे 2 गुणिले nCoxwL गुणिले ID या सर्वांचे वर्गमूळ असे सोयीस्कर एक्सप्रेशन वापरल्या जात आहे थ्रेशोल्ड व्होल्टेज मध्ये बदल झाल्यास काय होते म्हणजेचVTची ही नवीन व्हॅल्यू म्हणजे VTची जुनी व्हॅल्यू प्लस डेल्टा VTआहे तर त्यामध्ये काहीही बदल होणार नाही कारण या एक्सप्रेशन मध्ये VT उपस्थितीतच नाही जर 200 मायक्रो एम्पीयर चा करंट कायम आहे असे गृहित धरले तर gm प्राइम हा gm प्रमाणेच असेल आणि तसेच करंट फॅक्टर Kn हा जर नवीन करंट फॅक्टर Kn प्राइममध्ये बदलला तर आपण पाहू शकतो की या gmच्या एक्सप्रेशन मध्ये Kn हा वर्गमूळाच्या आत आहे नवीन gmचा जुन्या gm बरोबर चा रेशो म्हणजे Kn प्राइम भागिले Kn चे वर्गमूळ असेल तर या सर्व गोष्टी एकत्र वापरल्या तरआपण पाहू शकतो की जर ड्रेन करंट ID फिक्स केला तरgm मधील तफावत खूपच कमी असेल मी हे सर्वकाही एका टेबलमध्ये मांडतो जेव्हा मी फिक्स VGSम्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की VGSहाVT आणि Kn च्या काही नाममात्र व्हॅल्यूसाठी कॅल्क्युलेट केला आहे म्हणजेच मी VTहा 1 व्होल्ट आणि Kn म्हणजे 100 मायक्रो एम्पीयर पर व्होल्ट स्क्वेअर आहे हे गृहीत धरले आहे मला हवी असलेली gm ची व्हॅल्यू मला माहित आहे म्हणून मग मीVGSकॅल्क्युलेट करेल आणि आपल्या उदाहरणामध्ये हे 3 व्होल्ट होते आणि त्यासाठी करंट 100 मायक्रो एम्पीयर असेल आता जी समस्या उद्भवली आहे ती खालीलप्रमाणे आहे जेव्हा आपण खूप ट्रान्झिस्टर खरेदी करतो किंवा एकच ट्रान्झिस्टर वेगवेगळ्या तापमानावर ऑपरेट करतो तेव्हा माझ्या जवळचा VTएकसारखा नसतो आणि माझ्या कडचा Kn एकसारखा नसतो ते सर्व वेगवेगळे असतील या परिस्थितीत काय करावे असा प्रश्न आहे मी गेट सोर्स व्होल्टेज फिक्स ठेवावे किंवा ट्रान्झिस्टरमध्ये मी हाच करंट फ्लो होऊ द्यावा आपण परिस्थितीचे परीक्षण करूया जर तुम्ही व्होल्टेज फिक्स ठेवले तर काहीतरी घडेल जर आपण करंट फिक्स ठेवला तर आणखी काहीतरी घडेल प्रथम आपण थ्रेशोल्ड व्होल्टेज जेव्हा डेल्टा VTने बदलते तेव्हा काय होते ते पाहूया परंतु हा Knआहे तसाच राहील आपण आधीच याचे मूल्यांकन केले आहे नवीन gmचा जुन्या gm बरोबर चा रेशो म्हणजे 1 मायनस डेल्टा VT भागिले डेल्टा VGS VT हा आहे आणि या प्रकरणात फिक्स IDच्या बाबतीत हे फक्त 1 आहे कारण येथे VTचा काहीही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे मी केवळ Kn मध्ये झालेल्या बदलांचा विचार केल्यास काय होते नवीन gmचा जुन्या gm बरोबर चा रेशो म्हणजे फक्त करंट फॅक्टर्स चा रेशो असेल तर फिक्स IDच्या बाबतीत ते करंट फॅक्टर्स चे वर्गमूळ आहे तर याबाबतीत gm प्राइम बाय gm हा रेशो हा 1 च्या अगदी जवळ आहे हे अगदी सोपे आहे सर्वप्रथम VT बदलल्यास कोणताही परिणाम होत नाही जे महत्त्वाचे आहे परंतु करंट फॅक्टर बदलल्यास आपल्याकडे हे वर्गमूळ आहे तर असे समजूया की Kn प्राइम म्हणजे 1 1 गुणिले Knआहे म्हणजेच करंट फॅक्टर 10 टक्क्यांनी वाढला आहे त्यानंतर मग या बाबतीत ही संख्या 1 1 असेल gm देखील दहा टक्क्यांनी वाढेल तर या बाबतीत ही संख्या अंदाजे 1 05 असेल मी असे गृहीत धरतो की तुम्हाला x च्या अगदी लहान वैल्यू साठी हे माहिती आहे की 1 प्लस x चे वर्गमूळ हे अंदाजे 1 प्लस x2 आहे म्हणजे 1 1 चे वर्गमूळ म्हणजेच 1 प्लस 0 1 चा वर्ग हा अंदाजे 1 05 आहे तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून देखील हे कॅल्क्युलेट करू शकता आणि बघू शकता की हे जवळजवळ सारखेच आहे तर करंट फॅक्टर जरी दहा टक्क्यांनी बदलला असले तरी या बाबतीत gm केवळ पाच टक्क्यांनी बदलला आहे तर VGSची वैल्यू फिक्स करताना हे बायसिंग जरी नैसर्गिकरित्या आहे आणि आपण त्याची सुरुवात ही करणे हा एक चांगला मार्ग नाही हे फार मजबूत नाही तरीही तापमान आणि वेगवेगळ्या उपकरणांमुळे gmबरेच बदलते यामध्ये देखील ते बदलते परंतु कमी प्रमाणात तर आता आपल्याला जे करणे आवश्यक आहे ते म्हणजे ट्रांझिस्टरला बायझिंग देण्याचे मार्ग शोधणे ज्यामध्ये करंट फिक्स असेल गेट सोर्स व्होल्टेज नाही आपण आगामी धड्यांमध्ये ते कसे करावे हे पाहू